आजचे व्याख्यान हे मागील दिवसाच्या व्याख्यानाचा पुढील भाग असेल मागील दिवशी आपण लेसिंग प्रणालीच्या रचनेसाठी एक रचना उदाहरण पाहिले आहे तर शेवटच्या व्याख्यानात आपण लेसिंग प्रणालीची रचना कशी करावी लेसिंगची लांबी लेसिंगची रुंदी लेसिंगची जाडी कशी प्रदान करावी मग दोन लेसिंगमधील अंतर किती असेल कोन काय असेल यावर चर्चा केली आहे तर लेसिंगच्या सर्व तपशीलांवर चर्चा केली गेली आहे आह आज आपण जोडणीच्या भागावर चर्चा करणार आहोत जोडणीचा भाग म्हणजे लेसिंग आणि स्तंभातील मुख्य स्तंभ यांच्यातील जोडणी तर लेसिंग विशिष्ट प्रमाणात भार घेत असल्याने आपल्याला स्तंभासह लेसिंगची रचना अशा प्रकारे करण्याची आवश्यकता आहे की या दोघांमधील जोडणी विकसित भार सहन करू शकेल डेव्हलप्ड लोड कसे मोजायचे याची आपण आज चर्चा केली आहे आपण डेव्हलप्ड लोडची गणना करू म्हणजे ट्रान्स्वर्स शीअर काय येत आहे लोडच्या 5 टक्के म्हणजे मुख्य मेंबर च्या मुख्य कॉम्प्रेशन मेंबर वर काम करणाऱ्या कॉम्प्रेसिव्ह लोडचे काय तर त्यातून आपल्याला शिअर मूल्य शोधावे लागेल आणि नंतर आपण शोधू शकतो की जोडणीचे तपशील काय असतील जोडणीचे तपशील पुन्हा आज आपण दोन प्रकारच्या जोडण्यांवर चर्चा करू एक म्हणजे बोल्ट जोडणी आणि दुसरे म्हणजे वेल्ड जोडणी तर बोल्ट जोडणीसाठी बोल्टची रचना कशी केली जाईल आणि वेल्डची रचना कशी केली जाईल या गोष्टींवर आज चर्चा केली जाईल तर प्रथम ते करण्यापूर्वी मी अगदी लवकर मागील दिवसाच्या उदाहरणातून जाईन जेणेकरून आपण आपल्या आधीच्या गणनांची आठवण करून देऊ शकतो जे बोल्टच्या डिझाइनची ताकद आणि बोल्ट किंवा वेल्डच्या लांबीची संख्या मोजण्यासाठी आवश्यक असेल तर आपण त्यातील जे काही भाग दिले आहेत ते अगदी लवकर आपण आधीच्या व्याख्यानातून पाहू तर उदाहरण असे होते की हे उदाहरण आहे जे येथे लिहिले आहे की रचना 10 च्या कमी स्तंभात आहे 100 किलो न्यूटनचा घटक भार वाहून नेण्यासाठी 5 मीटर लांब तेच उदाहरण आणि येथे आपण मागे ठेवलेल्या दोन चॅनेल विभागाचा वापर करणार आहोत आणि आपण बोल्ट जोडणीसह लेसिंग प्रणालीची रचना आणि वेल्ड जोडणी सह लेसिंग प्रणालीची रचना शोधण्याचा प्रयत्न करू आणि वेल्ड जोडणी आपण या प्रकरणाला साइट वेल्ड म्हणून विचारात घेऊ अशा परिस्थितीत आपण सॉफ्ट वेल्डचाही विचार करू शकतो की गॅमा Mw मूल्य बदलले जाईल तर वेल्डनुसार वेल्डचा प्रकार मग तो साइट वेल्ड असो किंवा सॉफ्ट वेल्ड गॅमा Mw घ्यावा लागेल तर जर आपण आधीच्या व्याख्यानाची आठवण करून दिली तर आपण पाहू शकतो की आपल्याला आधीच याचे उत्तर मिळाले आहे म्हणजे ISMC 300 मागे मागे आपण 184 मिलीमीटरचे अंतर प्रदान केले आहे बरोबर आणि आपल्याला हे देखील आढळले की l0 भागिले Ryy आपण गणना केली की l0 भागिले Ryy कुठे येत आहे जेथे l0 मूल्य आधीच्या स्लाइडमध्ये मोजले गेले आहे आणि हे l0 पेक्षा कमी होत आहे 7 l भागिले R किंवा 50 म्हणून l0 मूल्य जे काही आपण 568 l0 मूल्य म्हणून मानले आहे याचा अर्थ असा की जर आपण असे लेसिंग पाहिले तर हे l0 मूल्य आहे बरोबर तर लेसिंग अशा प्रकारे जात आहे तर l0 मूल्य आपण यावरून विचारात घेतले आहे आता आपण कमाल शिअर देखील मोजले आहे जे 2 कॉम्प्रेसिव्ह लोडच्या 5 टक्के आणि प्रत्येक पॅनेलमधील ट्रान्सवर्स शिअर असे मानले गेले आहे की तेथे दोन समांतर फेस आहेत तर n चे मूल्य आपण 2 मानले आहे म्हणून प्रत्येक पॅनेलमधील ट्रान्सवर्स फोर्स आणि ट्रान्सवर्स शिअर इतके येत आहे आणि लेसिंगमधील कॉम्प्रेसिव्ह फोर्स हे COSECs 45 डिग्रीमध्ये ट्रान्सव्हर्स शीअर असेल कारण COSEC 45 डिग्री ट्रान्सव्हर्स शीअर अशा प्रकारे येत आहे आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स अशा प्रकारे असेल तर समतोल समीकरण तयार करताना आपण हे मूल्य शोधू शकतो तर लेसिंग बारमधील कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपल्याला मिळते हे मूल्य आजच्या गणनेत आवश्यक असेल जे 17 67 किलो न्यूटन हे मूल्य आहे लेसिंग बारमधील कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे आणि जोडणीची रचना करताना आपल्याला या भाराविरूद्ध रचना करावी लागेल तर येथे येत असलेला हा भार आपल्याला लक्षात ठेवावा लागेल मग आपण जे मोजले आहे ते म्हणजे लेसिंग प्लेटची जाडी आणि लेसिंग प्लेटची ही जाडी मोजली जाईल त्यापूर्वी आपल्याला लेसिंग प्लेट आणि लेसिंग प्लेटची लांबी मोजावी लागेल कारण लेसिंग प्लेटसाठी माफ करा किमान रुंदीची आपण गणना करणार आहोत कारण या दोघांमधील कारण त्या दोघांमधील अंतर हे होते आणि गेज अंतर 50 होते तर त्यानुसार लेसिंग प्लेटची लांबी जी आहे ती बरोबर मोजली गेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे लेसिंग प्लेटची किमान रुंदी 3 गुणिले Dआहे जी 48 आणि मोजली गेली आहे तर आपण 50 मिमी रुंदीची लेसिंग प्लेट आणि 402 मिमी लांबी प्रदान केली आहे आणि जाडीचे मूल्य क्रॉस 7 3 नुसार मोजले जाईल आपण लेसिंग प्लेटची किमान जाडी 1बाय 40 गुणिले सपाट लांबी म्हणून मोजू शकतो आणि आपल्याला माहित आहे की दुहेरी लेसिंगसाठी ती 1 बाय 60 असेल तर लेसिंगची जाडी आपल्याला अशा प्रकारे सापडत आहे तर आपण 12 मि जाड प्लेट आणि रुंदी 50 मि म्हणून वापरू शकतो आणि आता आपल्याला स्लेंडरनेस रेशो तपासण्यासाठी स्लेंडरनेस रेशो तपासावा लागेल आपल्याला जिरेशनची किमान त्रिज्या सापडेल जी लेसिंग प्लेटसाठी आहे जी t बाय रूट 12 असेल आणि ती आपण अशा प्रकारे शोधू शकतो लक्षात ठेवा की जर आपण कोन विभागाचा विचार केला तर जिरेशनची किमान त्रिज्या आपण IS कोडमधून जिरेशनची किमान त्रिज्या शोधू शकतो म्हणजे SP 6 मधील SP6 ही जिरेशनची किमान त्रिज्या आपण शोधू शकतो आणि त्यातून आपल्याला योग्य गणना करावी लागेल आणि आपण लेसिंग प्लेट वापरत असताना आपल्याला थेट हे मूल्य सापडले तर जिरेशनची त्रिज्या आपल्याला 116 मिळत आहे आणि जी 145 पेक्षा कमी असली पाहिजे म्हणजे लेसिंगची लांबी ठीक आहे पाहिजे म्हणजे लेसिंगची लांबी ठीक आहे पुढे आपण काय करू आपण fcd मूल्य शोधू fcd मूल्य म्हणजे लेसिंग मेंबर चा कॉम्प्रेसिव स्ट्रेस तर l भागिले r हे 116 च्या बरोबरीचे आहे जे आपल्याला सापडले आहे आणि आपण वित्तीय वर्ष 250 श्रेणीचे स्टील वापरत आहोत आणि सपाट प्लेटसाठी बकलिंग वर्ग C असेल तर त्या अटींनुसार आपण टेबल 9 सी पासून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचे मूल्य शोधू शकतो जे हे 88 06 असेल आणि हे इंटरपोलेट रिझल्ट पासून आढळू शकते l भागिले r हे 110 च्या बरोबर आहे आणि l भागिले r हे 120 च्या बरोबरीचे आहे तर अशा प्रकारे आपण FCD चे मूल्य शोधू शकतो आणि डिझाइन कॉम्प्रेसिव फोर्स देखील आपण शोधू शकतो आणि ही डिझाइन कॉम्प्रेसिव्ह फोर्स लेसिंग मेंबर वर कार्य करणार्या शक्तीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे लेसिंग मेंबर वर कार्य करणारा कॉम्प्रेसिव फोर्स जी आपण 17 67किलो न्यूटन म्हणून मोजली आहे तर हे डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ आहेजी लेसिंग मेंबर वरील बाह्य कॉम्प्रेसिव फोर्स पेक्षा जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा की रचना ठीक आहे प्रत्येक बाबतीत मी सांगितले आहे की जर निकष समाधानकारक नसतील तर आपल्याला एकतर प्लेटची जाडी वाढवावी लागेल किंवा प्लेटची रुंदी वाढवावी लागेल म्हणजे प्रत्येक बाबतीत आपल्याला तपासावे लागेल की कधीकधी आपल्याला लेसिंग प्लेटची लांबी कमी करावी लागेल तर अशा प्रकारे आपल्याला हे शोधावे लागेल की कोणाचा कोणता परिमाण आणि कोणत्या दिशेने डिझाइन असेल म्हणजे लेसिंग प्रदान केली जाईल जेणेकरून लेसिंगची रचना सेट केली जाईल आता प्लेटची टेन्साइल स्ट्रेंथ आपल्याला शोधावी लागेल कारण आपल्याला टेन्साइल स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दिसेल दोन्ही ठिकाणी हे मूल्य समान असेल 17 67 आहे कारण लेसिंग मेंबरमध्ये जे काही अक्षीय बल येत आहे ते टेन्शन किंवा कॉम्प्रेशन असू शकते तर दोन्ही ठिकाणी म्हणजे कॉम्प्रेशन आणि टेन्शन साठी आपल्याला हे तपासावे लागेल की टेन्शन किंवा कॉम्प्रेशन मुळे होणारी रचना या 17 67पेक्षा जास्त आहे की नाही तर ताणतणावाच्या ताकदीनुसार आपण क्रिटिकल सेक्शनच्या फुटण्यामुळे इल्ड मुळे मेंबर च्या डिझाइन ताणतणावाच्या ताकदीची गणना करू शकतो तर हे शोधण्यासाठी हे Tdn मूल्य असेल तरTdnचे मूल्य आपण या सूत्रावरून शोधू शकतो जे 0 9 गुणिले B वजा dh गुणिले T गुणिले Fu गुणिले गॅमा m1 आहे तर हे मूल्य लावल्यानंतर आपण Tdnचे मूल्य 113 36 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो आणि त्याचप्रमाणे Tdg बाय गॅमा यू 0 या विभागाच्या एकूण उत्पन्नामुळे एकूण ताकदीमुळे मिळणारे टी डी जी मूल्य आणि एकूण क्षेत्र 15 ते 12 आह असे ठेवून जे बी गुणिले डी बी गुणिले टी आणि एफ वाय आहे तर आपण टी डी जी मूल्य 136 363किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो तर फ्लॅटची टेन्साइल स्ट्रेंथ या 113 आणि 136 ची किमान होईल म्हणजे 113 म्हणजे 113 36 किलो न्यूटन आणि हे लेसिंग बारमध्ये येणाऱ्या ताण शक्तीपेक्षा मोठे आहे त्यामुळे रचना ठीक आहे जर मी असे आहे तर मी आधीच नमूद केले आहे की जर रचना ठीक नसेल तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला लेसिंगचे परिमाण बदलावे लागेल जेणेकरून रचना शक्ती या 17 67 किलो न्यूटन पेक्षा जास्त होईल आता आपण बोल्टेड जोडणीकडे येऊ आता प्रथम जेव्हा लेसिंग एकमेकांवर आच्छादित नसतात तेव्हा आपण बोल्ट जोडणीचा विचार करणार आहोत याचा अर्थ जेव्हा आपले प्रकरण असे असते तेव्हा समजा हा एक स्तंभ सदस्य अनुलंब स्तंभ सदस्य आहे आणि लेसिंग अशा प्रकारे एका विशिष्ट झोकासह प्रदान केले आहे आणि हे आच्छादित नाही याचा अर्थ स्वतंत्रपणे ते अशा प्रकारे जोडले गेले आहे तर कोणती शक्ती येत आहे हे आपण शोधू शकतो आता बल शोधण्याचा अर्थ असा आहे की आपण येथे बोल्ट प्रदान करू आणि आपल्याला माहित आहे की या एकाच लेसिंगवर अक्षीय बल काय आहे जे आपण आधी मोजले आहे आता आपल्याला प्रथम हे शोधावे लागेल की बोल्टेची ताकद किती असेल जी सदस्याची बोल्टेची ताकद बरोबर आहे तर जर आपण 16 मि चा बोल्ट वापरला कारण त्याला ग्रेड 4 6 चा 16 मि चा बोल्ट दिला आहे मग आपण काय शोधू शकतो ते आपण एकाच शिअर मध्ये बोल्टची ताकद शोधू शकतो कारण हे स्वतंत्रपणे आहे ते स्वतंत्रपणे आच्छादित केलेले नाही ते जोडलेले आहे तर हे मुळात एकच शिअर असेल तर सिंगल शीअर V s b मुळे आपण शोधू शकतो की V s b हे um a s b इनटू F u बाय रूट 3 बाय गॅमा एम असेल आणि येथे आपण जे शीअर प्लेन मानले आहे ते थ्रेडेड भागातून जाणार नाही तर a आणि b च्या जागी आपण a s b चा विचार करत आहोत तर जर आपण विचार केला की आपण 16 चौरस गुणिले 400 मध्ये प्रवेश करणार आहोत तर ही बोल्टच्या यील्ड स्ट्रेंथची ताकद आहे ही बोल्टची अंतिम ताकद आहे तर हे गुणिले 1 गुणिले गॅमा m b हे 1 आहे 25 बरोबर तर जर मी याचा विचार केला तर मला मूल्य 37 मिळेल 147 किलो न्यूटन आता 16 मि व्यासाच्या बोल्टवर आपण वापरत आहोत तर मी पिच 2 5d किमान पिच म्हणून गृहीत धरू शकतो तर ते किमान 40 मिमी असेल आणि वय 1 असेल 5 डी 0 म्हणजे 1 5 गुणिले 16 अधिक 2 म्हणजे 18 म्हणजे ते 27 असेल तर आपण 27 आह माफ करा 40 50 मिमी असे म्हणू शकतो की आपण थोडी वाढ करू शकतो आणि 31 मिमी असे म्हणू शकतो कारण आह किंवा 30 मिमी बरोबर आहे तर आता के हा या आह उम ई बाय 3 डी 0 पी बाय 3 डी 0 वजा 0 पेक्षा लहान असेल 25 एफ यू बी बाय एफ यू आणि 1 तर जर आपण याचा विचार केला तर आपल्याला के चे मूल्य 0 मिळेल 57 बरोबर आता के चे मूल्य 0 57 म्हणून विचारात घेतल्यास आपण वास्तवात बेरिंग स्ट्रेंथ बेअरिंग स्ट्रेंथ V d p b शोधू शकतो हे मी माफ करा हे V s b प्रत्यक्षात V d s b नाही कारण आपण m b V d s b डिझाइन शीअर स्ट्रेंथने विभाजित केले आहे तर वहन शक्ती V d p b 2 5 K b d t F u बाय गॅमा m b बरोबर तर जर मी हे मूल्य दिले तर मी शोधू शकतो की ते 2 5 गुणिले K b हे 0 57 आहे गुणिले 16 गुणिले 12 गुणिले एफ म्हणजे 410 गुणिले 1 तर हे 89 किलो न्यूटन होत आहे बरोबर तर बोल्टची ताकद मी 37 147 म्हणून शोधू शकतो म्हणजे 2 या 37 147 पेक्षा कमी आहे तर या 2 पेक्षा कमी बोल्टची ताकद 37 147 किलो न्यूटन होईल तर आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या ही आर किंवा बी बोल्टच्या मूल्यानुसार शक्ती असेल तर बल 17 67 किलो न्यूटन ज्याची आपण आधी गणना केली आहे आणि बोल्टचे मूल्य 37 147 आहे तर हे 0 5 होत आहे याचा अर्थ प्रत्येक टोकाला किमान एक बोल्ट दिला पाहिजे तर एक बोल्ट आपण प्रदान करणार आहोत तर हे एक प्रकरण आहे आणि दुसरे प्रकरण असे असेल की जर बोल्ट म्हणजे माफ करा जर लेसिंग एकमेकांवर आच्छादित असतील तर हे प्रकरण जर लेसिंग एकमेकांवर आच्छादित असतील तर तर जर लेसिंग एकमेकांवर आच्छादित असतील तर याचा अर्थ असा होईल की जोडणी यासारखी असेल उदाहरणार्थ हा मुख्य सदस्य आहे आणि आमच्याकडे येथे लेसिंग आहे आणि दुसरी लेसिंग यासारखी आहे बरोबर तर येथे बोल्टिंग केले जाईल आणि याचा अर्थ असा आहे की या दिशेने आपण जे लेसिंग करत आहोत ते एकमेकांवर आच्छादित आहे तर या प्रकरणात बोल्ट पी ची डिझाइन शिअर स्ट्रेंथ सिंगल शिअरमुळे होणाऱ्या शिअर स्ट्रेंथच्या दुप्पट होईल कारण हे दुहेरी शिअर म्हणून काम करत आहे तर आपल्याला आधी जे काही कातरणे सामर्थ्य मिळाले ते 37 किलो न्यूटनच्या दुप्पट असेल तर 37 14 किलो न्यूटन बरोबर तर हे 74 264 किलो न्यूटन होत आहे कारण या ठिकाणी ते दुहेरी शिअर असेल आता बेअरिंगमधील ताकद समान असेल आपण V PB V DPB बेअरिंगमधील ताकद शोधू शकतो जी समान असेल 57 होता D 16 T हे 12 आहे तर Fu हे 410 बाय 1 25 गॅमा एम हे पूर्वीप्रमाणेच येत आहे 89 74 किलो न्यूटन शिअर मध्ये बोल्टची ताकद येत आहे 74 294 बीयरिंगमध्ये बोल्टची ताकद 89 गुण आहे म्हणून बोल्टचे मूल्य आपण 74 294 किलो न्यूटन म्हणून विचारात घेऊ शकतो आता बोल्टची संख्या आवश्यक आहे तर येथे आपण पाहू शकतो की बोल्टवर कार्य करणारी परिणामी शक्ती कोणती असेल जी आपण शोधू शकतो परिणामी शक्ती V भागिले N गुणिले cot 45 अंश असेल आपल्याला हे कसे मिळत आहे कारण आपण हे सोडवले तर हे थिटा बरोबर आहे तर जर हा थीटा असेल तर आपण 2 एफ कॉस थीटा बरोबर 2 गुणिले 2 एफ कॉस थीटा शोधू शकतो तर 2 गुणिले F म्हणजे V भागिले N आधी आपल्याला कोसेक थीटा मिळाला बरोबर तर या बोल्टमध्ये परिणामी शक्ती आर होईल ती एफ कॉस थीटा अधिक एफ कॉस थीटा असेल बरोबर तर दोन्ही उभे राहून एफ कॉस थीटा आणि एफ कॉस थीटा एकत्र काम करतील तर 2 एफ कॉस थीटा पुन्हा एफ हा व्ही बाय एन कोसेक थीटाच्या बरोबरीचा आहे तर 2 गुणिले V भागिले N कोसेक थीटा गुणिले cos थीटा तर हे 2 गुणिले V भागिले N कोट थीटा बरोबर 2 गुणिले V भागिले N कोट थीटा होईल तर आपण परिणामी शक्ती शोधू शकतो कारण R हे 2 गुणिले V भागिले N कॉट 45 अंश इतके आहे त्यामुळे हे मूल्य 2 गुणिले 12 होईल 5 गुणिले खाट 45 अंश म्हणजे 25 खाट 45 अंश म्हणजे 1 तर 25 किलो न्यूटन बरोबर बरोबर तर परिणामी शक्ती येत आहे 24 5 किलो न्यूटन आणि बोल्टचे मूल्य 74 लक्षात ठेवा हे पूर्वीच्या पेक्षा वेगळे आहे पूर्वीच्या ओरिएन्टेशन च्या बाबतीत एकाच शिअर मुळे बोल्ट मूल्य वेगळे होते आणि परिणामी फोर्स देखील वेगळा होतो कारण येथे परिणामी बल हा या दोन शक्तीचा cos घटक असेल तर बोल्टची संख्या मी शोधू शकतो जी परिणामी शक्ती 25 आणि बोल्टचे मूल्य 37 असेल तर ते 0 7 होत आहे याचा अर्थ येथे या ठिकाणी देखील ते 1 येत आहे म्हणजे जर आपण प्रत्येक टोकाला 1 बोल्ट दिला तर ते पुरेसे आहे तर बोल्ट जोडणी अशा प्रकारे केली जाते आता बोल्ट जोडणीनंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा आपण कॉम्प्रेशन मेंबर ला बिल्ट अप मेंबर ला लेसिंग प्रणालीद्वारे जोडत असतो तेव्हा आपल्याला शेवटी टाय प्लेट प्रदान करावी लागते उदाहरणार्थ ही एक तर हे असेच चालू राहील आणिशेवटी आपल्याला शेवटी वरच्या आणि खालच्या बाजूला टाय प्लेट द्यावी लागेल किंवा दोन्ही माध्यमांच्या शेवटी दोन्ही बाजूंना आपल्याला टाय प्लेट द्यावी लागेल तर आपल्याला याला टाय प्लेट म्हणतात तर आपल्याला टाय प्लेटचे परिमाण शोधणे आवश्यक आहे आणि हे दिले आहे की तपशील कलम 7 2मध्ये दिले आहेत 2 कलम मधील अधिकार देण्यात आले आहे तर आता या कोडल तरतुदीनुसार मीन इफेक्टिव्ह डेप्थ D ही S अधिक 2 C y y म्हणून आढळू शकते जेथे जर आपण या प्रकरणासाठी अशा प्रकारच्या चॅनेल सेक्शनचा परत परत विचार केला तर हे येथे कुठेतरी C y y आहे आणि हे S आहे तर प्रभावी खोली ही असेल आणि ती 2 गुणिले B पेक्षा जास्त असावी जिथे B ही फ्लॅंजची रुंदी आहे म्हणजे आपल्याला ही फ्लॅंजची रुंदी जी रुंदी मिळत आहे तिला B म्हणतात तर येथे आपल्याला S हे 184 अधिक 2 गुणिले C y y असे मिळत आहे जे आपल्याला आधी 23 आढळले होते 6 जे आता होत आहेत ते म्हणजे 211 2 आणि ते 2 गुणिले B पेक्षा मोठे असावे तर फ्लेंजची रुंदी 90 होती तर हे 180 आहे म्हणजे प्रभावी खोली 180 पेक्षा जास्त आहे तर हे आत्ता किमान काठावरील अंतर आहे आणि जेव्हा आपण येथे बोल्ट जोडणी प्रदान करीत असतो तेव्हा आपल्याला किमान काठावरील अंतर प्रदान करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ येथे आता आपल्याला विशिष्ट काठावरील अंतर प्रदान करावे लागेल म्हणजे जर मी हे येथे मोठे केले तर ते असे काहीतरी असेल तर समजा हे बोल्ट जोडणी आहेत आणि हे डी बरोबर आहे तर एकूण खोली मुळात डी अधिक दुप्पट ई आहे कारण किमान काठावरील अंतर म्हणजे काठावरील अंतर जर असे असेल तर आपल्याला काठावरील अंतर समाविष्ट करावे लागेल तर खोलीची एकूण खोली D अधिक 2 गुणिले E असेल आता आपण शोधू शकतो की E हा 1 असेल 5 डी 0 डी 0 म्हणजे 18 तर 27 तर आपण 30 बरोबर मानतो तर मी यापासून एकूण खोली शोधू शकतो जी पूर्वी आम्हाला प्रभावी खोली म्हणून सापडली होती 2 अधिक 2 गुणिले E म्हणजे 30 तर हे 291 2 होत आहे म्हणजे प्लेटची किमान एकूण जाडी टाइप प्लेटची एकूण खोली 291 2 असेल किंवा आपण थोडी जास्त बाजू देऊ शकतो जी 300 मिलीमीटर बरोबर आहे तर आपण 300 मिलिमीटर प्रकारची प्लेट प्रदान करीत आहोत आणि मी ज्या लांबीचा शोध घेऊ शकतो ती फक्त एस अधिक 2 बी योग्य लांबी एस अधिक 2 बी असेल तर 184 अधिक 2 गुणिले 90 तर जर आपण चित्रात पाहिले तर टाइप प्लेटची लांबी 364 असेल जर ही क्रॉस सेक्शनल ओरिएंटेशन असेल तर ही टाइप प्लेटची लांबी असेल बरोबर ही बी आहे आणि ही एस आहे बरोबर तर आता 364 मिलिमीटर प्रकारच्या प्लेटची जाडी आपल्याला कोरल भागानुसार जाडी शोधावी लागेल ही आतील बोल्टमधील अंतराचा पन्नासावा भाग आहे तर या ठिकाणी ते 184 अधिक 2 गुणिले 50 आतील बोल्ट असेल म्हणजे जर हे g असेल तर आपण हे a g असे समजू शकतो आणि हे S आहे आणि हे g हे g अंतर आहे तर मुळात आपणA अधिक 2 gS अधिक 2 जी बरोबर एक पन्नासवा भाग विचारात घेतला आहे तर गणनेवरून मी शोधू शकतो की जाडी 5 आहे 68 मिलीमीटर तर आपण 6 मिमी जाडी प्रदान करू शकतो म्हणजे आपण एक प्रकारची प्लेट प्रदान करू शकतो जी 364 आकाराची प्रकारची प्लेट प्रदान करते कारण 2 um कॉम्प्रेशन मेंबर मधील अंतर निश्चित केले आहे तर 300 म्हणजे खोली आणि जाडी 6 आहे तर या प्रकारच्या प्लेटचा आकार प्रदान करावा लागेल आणि आपण बोल्टचा विशिष्ट व्यास प्रदान करू शकतो समजा 16 व्यासाचा बोल्ट आपण प्रदान करू शकतो आणि एक नमुना आकृती येथे दर्शविली गेली आहे मी ही आकृती दाखवणार आहे दुसऱ्या प्रकरणासाठी समजा जर आपण पाहिले तर आपण 300 मिमी खोलीची आणि 364 मिमी लांबीची आणि 6 मिमी इतकी जाडीची एक प्रकारची प्लेट प्रदान करीत आहोत आणि ही लेसिंग प्लेटचा आकार आहे आणि येथे ती आच्छादित आहे या ठिकाणी आपण एका विशिष्ट बिंदूवर दोन्ही लेसिंग मेंबर च्या ओव्हरलॅपिंग चा विचार करीत आहोत तर अशा प्रकारे आपण तयार करू शकतो आणि 2 लेसिंगमधील अंतर 568 मिलीमीटर आहे तर अशा प्रकारे आपण बोल्ट जोडणी करू शकतो आता वेल्ड जोडणीकडे येत असताना आपण वेल्ड जोडणीचा तपशील कसा बनवू शकतो ते पाहूया तर वेल्ड जोडणीच्या बाबतीत जर आपण पाहिले की येथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की प्रतलाची जाडी 13 6mm ISMCचा प्लेन थिकनेस 300 आहे आता जर प्रतलाची जाडी 13 6 आहे मग वेल्डचा किमान आकार आपण IS 800 च्या तक्ता 21 वरून शोधू शकतो तर वेल्डचा किमान आकार आपण 5 मिमी म्हणून शोधू शकतो तर वेल्डची प्रति युनिट लांबीची ताकद मी 0 7 गुणिले S S हा वेल्डचा आकार आहे तर 0 7 S गुणिले Fu बाय रूट 3 साइट वेल्डिंग गॅमा mw साठी गॅमा mw मूल्य 1 आहे 5 जसे आपल्याला तक्ता 5 वरून माहीत आहे बरोबर तर ही मूल्ये 552 33 न्यूटनप्रति मिलिमीटर म्हणून येत आहेत तर प्रति एकक प्रतल वेल्डची ताकद आपण यावरून मोजू शकतो आणि आवश्यक लांबी देखील आपण शोधू शकतो कारण एकूण शक्ती म्हणजे सदस्यावर कार्य करणारी अक्षीय शक्ती 17 आह 1670 न्यूटन 17 आहे 67 किलो न्यूटन तर वेल्डच्या प्रति एकक लांबीच्या सामर्थ्याने भागलेल्या या शक्तीवरून मी आवश्यक लांबी शोधू शकतो तर 32 मिलीमीटर लांबी आवश्यक आहे आता आपल्याला काही अतिरिक्त लांबी जोडण्याची गरज आहे कारण शेवटच्या टोकावरील परताव्याच्या काठावर आहे तर वेल्डचा 32 अधिक 2 गुणिले 2 एस आकार आह एस आहे तर प्रत्येक टोकाला 2 एस ची अतिरिक्त आवश्यकता असेल तर 2 गुणिले 2 S एकूण असतील तर 52 मिलिमीटर वेल्डची लांबी आवश्यक असेल आणि आपण दोन्ही टोकांवर कदाचित 100 मिमी वेल्डची लांबी म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपण वेल्डची लांबी मोजू शकतो आता यासाठी देखील आपण टाइपलेटचे परिमाण मोजू शकतो तर यासाठी टाइपलेटची परिमाणे यासारखी असतील 184 अधिक हे 2 गुणिले C y y तर आपण एकूण खोली म्हणून खोली प्रदान करू शकतो म्हणजे खोलीची एकूण खोली म्हणजे एकूण 231 2 मिलिमीटर जे 240 मिलिमीटरपर्यंत वाढवता येते येथे तुम्हाला आठवते की प्रभावी सखोलता नाही तर बोल्ट जोडणीच्या बाबतीत आपल्याकडे प्रभावी खोली आहे बरोबर ही एकूण खोली आहे आणि ही प्रभावी खोली आहे परंतु येथे वेल्ड जोडणीच्या बाबतीत आपण शेवटी वेल्डिंग करत आहोत तर प्रभावी खोली आणि एकूण खोली समान असेल तर एकूण खोलीची आपण गणना केली आहे आणि आपल्याला मिळत आहे याचा अर्थ असा आहे की थोडी जास्त बाजू म्हणजे उच्च मूल्य जे 240 मिलीमीटर आहे लक्षात ठेवा बोल्ट जोडणीच्या बाबतीत ते 300 होते आपण 300 मिलीमीटर दिले होते आता येथे टाइपलेटची लांबी नेहमीप्रमाणे असेल ज्याचा आपण पूर्वीच्या प्रकरणात विचार केला आहे तर टाइपलेटची लांबी 284 असेल तर टाइपलेटची जाडी आपण शोधू शकतो की टाइपलेटची जाडी 1 गुणिले 50 गुणिले 5 68 असेल तर आपण 6 मिमी टाइपलेट देऊ शकतो किंवा कदाचित थोडे जास्त म्हणू शकतो की 8 मिमी टाइपलेट देखील आपण देऊ शकतो आणि वेल्डचा आकार आपण 5 मिमी प्रदान करू शकतो तर अंतिम परिमाण हे 283 बाय 240 बाय 8 मिलीमीटर आकाराचे प्रदान केलेले टाइपलेट असेल आणि आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे ते 5 मिमी वेल्डसह जोडेल तर अंतिम परिमाण हे 283 बाय 240 बाय 8 बरोबर आहे आता आपण 8 मिमी प्रदान का केले आहे जेथे 6 मिमी पुरेसे आहे कारण जर आपण 6 मिमी प्रदान केले तर वेल्डचा आकार पुन्हा कमी करावा लागेल म्हणून आपल्याला सर्वकाही पुन्हा मोजावे लागेल केवळ परिणामांशी जुळण्यासाठी आपण थोडी जास्त बाजू प्रदान केली आहे तर रेखाचित्र असे असेल की अशा प्रकारे प्रत्येक टोकाला um जोडणी केली गेली आहे आणि टाइपलेटसाठी जोडणी अशा प्रकारे केली गेली आहे तर जेव्हा आपण वेल्ड जोडणी करणार आहोत तेव्हा आपल्याला हे करावे लागेल आता हे यावर अवलंबून आहे की एकूण लांबी किती आहे आणि त्यानुसार आपल्याला ती वितरित करावी लागेल असे नाही की एकूण लांबी म्हणजे संपूर्ण लांबी असेल आपल्याला एकूण लांबी LW किती आहे हे शोधावे लागेल आणि आपल्याला 3 बाजूंनी योग्यरित्या वितरित करावे लागेल आपण अशा प्रकारे वितरित करू शकतो असे गृहीत धरूया की हे टाइपलेट आहे जे आपण येथे विशिष्ट वितरण वितरीत करू शकतो आपण येथे देखील विशिष्ट वितरण करू शकतो जे आपण गरजेनुसार करू शकतो तर आजच्या व्याख्यानात आपण लेसिंग सदस्य आणि कॉम्प्रेशन मेंबर जोडणी यांच्यातील संबंध दर्शविला आहे 2 प्रकार एक वेल्ड जोडणी आहे दुसरे बोल्ट जोडणी आहे पुन्हा बोल्ट जोडणीसाठी आपण दाखवून दिले आहे की जर लेसिंग ओव्हरलॅप केलेली असेल आणि जर लेसिंग ओव्हरलॅप केलेली नसेल तर ओव्हरलॅप होत असलेल्या लेसिंगसाठी आणि ओव्हरलॅप होत नसलेल्या लेसिंगसाठीच्या शक्तींची गणना कशी करावी आणि नंतर बोल्टची संख्या कशी प्रदान करावी कारण बोल्टची ताकद 2 प्रकरणांसाठी वेगळी असेल आणि आपल्याला टाइपलेटचे परिमाण कसे शोधायचे हे देखील आढळले आहे या व्याख्यानात उदाहरणाद्वारे देखील दर्शविले गेले आहे आणि नंतर पुन्हा आपण गणना केलेल्या वेल्ड जोडण्यांसाठी समान गणना केली आहे म्हणजे आपण गणना केलेल्या वेल्डची लांबी किती असेल आणि त्याचे वितरण कसे करावे आणि वेल्डच्या आकाराच्या आधारे वेल्डची लांबी कशी मोजावी हे देखील दाखवले आहे तर मला आशा आहे की याचा अर्थ असा होईल की हे उदाहरण तुम्हाला कॉम्प्रेशन मेंबर आणि लेसिंग मेंबर यांच्यातील संबंधांबद्दल स्पष्ट करेल आभारी आहे